सर्वांचे स्वागत आहे तर आपण मॅनॅजमेण्ट अकाउंटिंग च्या मूलभूत गोष्टींबद्दल शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि आज आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या इतर तंत्राविषयी किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या इतर मूलभूत गोष्टींबद्दल चर्चा करूया आपण हे गतीने घेत आहोत कारण आपण तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणी संदर्भात तसेच मूलभूत आवश्यकता किंवा संस्थेतील व्यवस्थापन लेखाच्या वेगवेगळ्या तंत्राबद्दल आपण स्पष्ट असाल तर मग या विषय संदर्भातील प्रत्येक गोष्ट व त्याची उपयुक्तता जाणून घेणे गरजेचे आहे तर असे म्हणता येईल कि या विषयाचा पाया रचण्यासाठी मला वाटते कि आपण सावकाशपणे व स्थिरपणे पुढे गेले पाहिजे त्यामुळेच मी आपण मॅनॅजमेण्ट अकाउंटिंगच्या तंत्रांवर त्वरित उडी मारणार नाहीत तर पुढील येणाऱ्या व्यख्यानात सुरुवातीला आपण व्यवस्थापन लेखाच्या मूलभूत गोष्टींबद्दल तपशीलवार चर्चा करू या ज्यामुळे हे प्रकरण सहजपणे समजण्यास उपयुक्त ठरेल तसेच येथे आपण मॅनॅजमेण्ट अकाऊंटिंग संदर्भातील नियोजन व नियंत्रण या बद्दल हि बोलणार आहोत जसे की मी तुम्हाला सांगितलेले आहे की त्याकडे स्वतःचे तंत्र नाही ते इतर विषयांमधून किंवा लेखा वित्तीय लेखा आणि खर्च लेखा या इतर शाखांकडून मिळालेली माहिती घेते पण हे आपल्याला मदत करते कीसंघटना कशा व्यवस्थापित कराव्यात संघटनेचे व्यवस्थापन कसे करावे तसेच नियोजन व नियंत्रण हे एकंदरीत अतिशय महत्त्वाचे घटक आहेत असे संघटनेतील ववस्थापन म्हणते तर नियोजन म्हणजे जेव्हा आपण नियोजनाचा विचार करतो कारण नियोजन केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही हे मार्ग निश्चित करणे किंवा लक्ष्य निर्धारित करण्याबद्दल आहे किंवा आपण कोणत्या मार्गाने जायचे आहे कोठे जायचे आहे आणि किती दिवस साठी जायचे आहे हे ठरविण्याबद्दल आहे तर कोणत्याही संघटने मध्ये कोणत्याही कंपनीत तसेच कोणत्याही फर्म मध्ये नियोजन ही सर्वात महत्वाची गोष्ट असते आणि नियोजनाची भिन्न क्षितिजे असतात आपल्याकडे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे जी दीर्घ काळापर्यंत चालते त्यानंतर आपल्याकडे लाँग रेंज प्लॅनिंग आहे जे 3 ते 5 वर्षांपर्यंत असते त्यानंतर आपल्याकडे वार्षिक योजना असतात तसेच आपल्याकडे सहामाही त्रैमासिक व साप्ताहिक अश्या ही योजना आहेत म्हणून कोणत्याही संघटनेत योजना खरोखरच महत्त्वाच्या असतात आणि जेव्हा आपण काही करण्याचा विचार करतो कोणतेही उद्दीष्ट साध्य करतो तेव्हा नेहमीच अग्रिम योजना करणे चांगले आणि परिणामकारक असते बरोबर म्हणून मॅनेजमेंट अकाउंटिंग देखील हे ओळखते आणि यावर जोर देते की आपण खरोखरच योजना कशी बनवायचीआणि प्रभावीपणे योजना कशी तयार करावी याबद्दल ही विचार केला पाहिजे म्हणजे निर्णय कसे घ्यावेत नेमके काय करायचे त्या सर्वांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे मग निर्णय घेण्याचे काय जेव्हा आपण विविध पर्यायांचा काही उद्देश समोर ठेऊन विचार करतो नेहमीच उद्देशपूर्ण निवड ठरते म्हणजेच हि एक उद्देशपूर्ण निवड आहे जी आपण विविध पर्यायांमधून करतो तर आपल्याकडे येथे पर्यायांचा संच असल्यास आपल्यापुढे असलेला कोणता पर्याय आपल्यासाठी चांगला आहे ते निवडावे लागेल तर आपण कोणती निवड करावी तसेच फर्म मध्ये कोणती निवड कार्यान्वित केले पाहिजे तेथे आपल्याला नियोजन आवश्यक आहे कारण आपण कदाचित 6 महिन्यांनंतर किंवा 1 वर्षा नंतर अशा पातळीवर पोहोचण्याचा विचार करीत आहोत आपली विक्री ही 10000 युनिट्स असे आहे आणि आपण पुढील कालावधीसाठी नियोजन करणार आहोत तर आता आपल्याला 12000 युनिट्सचे लक्ष्य किंवा 15000 युनिट्सचे लक्ष्य गाठायचे आहे तर ते कसे करता येईल तेथे आपल्याला निर्णय घेण्याची गरज आहे आपल्याला कुठे जायचे आहे याचे नियोजन आपणास करावे लागेल काय करावे कसे करावे व कुठे करावे याचा हि विचार झाला पाहिजे मॅनॅजमेण्ट प्रक्रियेचा हा गाभा आहे मी आपणास या पूर्वी हि सांगितले होते कि नियोजना शिवाय नियंत्रण शक्य नाही प्रथमतः आपण योजना आखतो नंतर आपण आपल्या योजना कार्यान्वित करतो आणि त्यानंतर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो की आपण जे काही योजना आखली होती किंवा आपण जे उद्देश व साध्य नियोजन टप्प्या मध्ये ठरवले होते त्यानुसार प्रत्यक्ष कामगिरी झाली का जर प्रत्यक्ष कामगिरी हि नियोजनापेक्षा अधिक असेल तर ती फर्मसाठी खरोखर चांगली आहे परंतु मला असे म्हणायचे आहे की जर व्हेरिएन्स आढळून आले तर त्याचे विश्लेषण केले पाहिजे आणि जर प्रत्यक्ष कामगिरी नियोजित कामगिरीपेक्षा कमी असेल तर अशा परिस्थितीतही आपण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण तेथे ही भिन्नता आहे ती एक नकारात्मक भिन्नता आहे आणि आपण त्याची कारणे शोधली पाहिजेत म्हणजे हि भिन्नता परत आढळून येणार नाही तर नियोजन आणि नियंत्रणे ही दोन महत्वाची तंत्रे आणि साधने आहेत आणि या तंत्रांमार्फतच आपण अकाऊंटिंग शाखे बाबतीत कार्यक्षम आणि योग्यरित्या सुबक बनू शकतो जिथे आपण बजेट बनविण्याच्या वेगवेगळ्या तंत्राबद्दल जाणून घेऊया आपल्याकडे बजेट चे विविध प्रकार आहेत जसे कि मास्टर बजेट फ्लेक्सिबल बजेट कॅश बजेट ऑपरेटिव्ह बजेट तसेच सेल्स बजेट सेल्स कलेकशन बजेट आणि पेमेंट बजेट या सर्व अंदाजपत्रकाविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करीत आहोत आणि आपण त्याबद्दल ऐकले ही असेल मला खात्री आहे की आपण यापूर्वी बजेटबद्दल ऐकले असेल परंतु जेव्हा आपण बजेटिंगबद्दल चर्चा करतो की आपण किती संख्यावाचक अर्थसंकल्प तयार करता याचा अर्थ आजच्या परिस्थितीतील प्रत्येक फर्म किंवा जवळपास सर्व फर्म सध्या स्थिती मध्ये बजेटेड बॅलन्स शीट बनवल्या पाहिजेत बजेटेड बॅलन्स शीट च्या विविध सीमांत वेळा आहेत काही कंपन्या सहा मासिक बॅलन्स शीट तयार करीत आहेत काही कंपन्या तिमाही बॅलन्स शीट तयार करीत आहेत तर काही कंपन्या मासिकबॅलन्स शीट तयार करीत आहेत आणि ज्या कंपन्या अत्यंत कार्यक्षम आहेत आणि त्यांच्याकडे जागोजागी अतिशय कार्यक्षम आयटी प्रणाल्या आहेत आणि ज्यांना पुरेसे स्रोत आहेत ते साप्ताहिक ताळेबंददेखील तयार करीत आहेत आणि प्रत्येक कंपनी वार्षिक ताळेबंद तयार करेल बरोबर म्हणजे आम्ही फर्ममध्ये काहीही कार्यान्वित करण्यापूर्वी आपण पुढे जाण्यापूर्वी आमच्याकडे आधीच एक अर्थसंकल्पित ताळेबंद आहे वेगवेगळ्या वेळेच्या बजेटेड नफा आणि तोटा खाते आहे आणि जर आम्ही आधीच या सर्व गोष्टी बजेटद्वारे तयार केल्या असतील तर याचा अर्थ ते सेवा देतात एक चांगला मार्गदर्शक म्हणून एक रोड मॅप ज्यावर आपण नंतर पुढे जाऊ शकतो बरोबर म्हणून त्यांचे नियोजन आणि नियंत्रण ही दोन महत्त्वाची तंत्रे आहेत आणि आम्ही त्यांच्याबद्दल तपशीलवार शिकू योजना आणि नियंत्रण म्हणजे आपण रचना एकूण रचना आपल्याकडे येथे पाहिले तर आपण येथे नियोजन बरोबर सुरू करीत आहोत का हे नियोजन आहे आणि येथे हे नियंत्रित आहे आणि आम्ही कशी योजना आखतो मी तुमच्याशी नुकतेच चर्चा केल्याप्रमाणे आम्ही बजेट तयार करतो आम्ही अर्थसंकल्प आणि विशेष अहवाल तयार करतो मग आमच्याकडे एक खास वित्तीय लेखा प्रणाली आहे जी आम्हाला आपल्याला बजेटची ताळेबंद देण्यास मदत करण्यास मदत करते आणि नंतर कंपन्या कामगिरीसाठी जातात तेव्हा आपल्याला वास्तविक ताळेबंद वास्तविक नफा आणि तोटा खाती देण्यास मदत करते बरोबर म्हणून आम्ही तयार करतो त्यानंतर आम्ही बजेटची तुलना प्रत्यक्ष बॅलन्स शीट्स किंवा वास्तविक नफा आणि तोटा खात्यांशी करतो तर आपण येथे काय करीत आहोत आम्ही नियंत्रणाचे कार्य करीत आहोत याचा अर्थ असा आहे की आम्हाला आर्थिक लेखा माहितीद्वारे मदत केली जाते परंतु व्यवस्थापन लेखाद्वारे आम्हाला शिकविल्या जाणार्या माहितीचा कसा उपयोग करावा म्हणून नियोजन आम्ही बजेटच्या मदतीने केले मग आम्ही प्रत्यक्ष उत्पादनासाठी गेलो आणि मग आमच्याकडे किंवा प्रत्यक्ष उत्पादन व विक्री आणि नंतर आम्हाला वास्तविक निकाल मिळतात आणि मग जेव्हा आम्ही बजेटच्या निकालांची तुलना वास्तविक निकालांशी केली मग आमच्याकडे दोन्ही गोष्टी होत्या नियोजन तसेच नियंत्रणे परंतु दरम्यान आमची सोय झाली की आम्हाला आर्थिक लेखा प्रक्रियेद्वारे मदत केली गेली मग आम्ही कामगिरी अहवाल तयार करतो जेव्हा नियोजित आणि वास्तविक कामगिरी भिन्न असतात तेव्हा आम्हाला कार्यप्रदर्शन अहवाल तयार करावा लागतो आणि रूपे शोधणे आवश्यक असते आणि बजेट बनवण्याच्या आणि लेखाविषयक माहिती तयार करण्याच्या या संपूर्ण प्रणालीमध्ये इतर भिन्न भागधारक जे ते आम्हाला मदत करतात ते आम्हाला महत्वाची माहिती प्रदान करतात प्रथम ग्राहक सेवा आहे ते आम्हाला मार्गदर्शन करतात की आम्ही कुठे आहोत आणि कोठे जायचे आहे आणि आमच्या म्हणणे उत्पादने आणि सेवा ग्राहकांना किती आवडतात आम्ही स्पर्धकांच्या विश्लेषणासाठी जातो की ते पुढे कसे जायचे आहेत त्यांनी काय केले आहे आणि ते काय करीत आहेत किंवा काय करण्याची योजना आखत आहेत त्यानुसार जर बाजारात स्पर्धा फारच कठोर असेल आणि आम्हाला जाहिरातींवरील काही पैसे खर्च करण्याचे उद्दिष्ट गाठणे कठिण वाटत असेल तर आम्ही नवीन आयटम उत्पादनांबद्दलचे अहवाल आणि त्यातील यश आणि अयशस्वीपणा शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा सेवा बाजारात आणत असल्यास म्हणूनच हे सर्व स्त्रोत आहेत ग्राहक प्रतिस्पर्धी जाहिरात प्रक्रिया आणि नंतर नवीन वस्तू आणि नंतर ते आम्हाला आगामी कालावधीसाठी अर्थसंकल्पित माहिती तयार करण्यात मदत करतात आणि त्या योजनेच्या आधारे आम्ही नियोजित आधारे आम्ही अंमलबजावणीसाठी जातो आणि अंमलबजावणीनंतर आम्ही नियंत्रित करण्याची प्रक्रिया करतो आणि नियंत्रित करतो शेवटी आपल्याला कोठे जायचे आहे आणि कोठे पोहोचलो याबद्दल जाणून घेणे आहे तर येथे नियोजन आणि नियंत्रण प्रक्रियेत आम्हाला अर्थसंकल्प वित्तीय लेखा ग्राहक प्रतिस्पर्धी जाहिरात प्रक्रिया नवीन आयटम यश किंवा अपयश द्वारे मदत केली जाते आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचे महत्त्व येथे आहे आपल्याकडे अशी माहिती आहे की आपल्याकडे ग्राहक सेवा आहे आपल्याकडे प्रतिस्पर्धीचे विश्लेषण आहे आपल्याकडे जाहिरात आहे बजेट आहे आणि वास्तविक कामगिरी आहे आपल्याकडे नवीन वस्तूचे प्रदर्शन आहे आपल्याकडे आर्थिक लेखा तपशील आहेत परंतु कसे वापरावे त्यापैकी या सर्व माहितीवर अवलंबून निर्णय घेण्यास सुलभ कसे करावे किंवा निर्णय कसे घ्यावेत मॅनेजमेंट अकाउंटंट्सकडून आवश्यक असणारी कौशल्य किंवा कौशल्य हेच आहे तर या बाजूला आपण मॅनेजमेंट प्रोसेस ही एक गोष्ट ठेवत आहोत व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजेच ते नियोजन आणि नियंत्रण असते अंतर्गत लेखा प्रणाली जी आम्हाला नियोजन आणि नियंत्रणामध्ये मदत करते आणि नंतर आम्ही कार्यप्रदर्शन अहवाल तयार करतो आणि जेव्हा आपण म्हणू कार्यप्रदर्शन अहवाल घेता म्हणजे आपण नियंत्रणाद्वारे अभ्यास करतो आणि वर्तमानात कोणत्या गोष्टी चुकीच्या झाल्या त्या शोधण्याचा प्रयत्न करतो कार्यप्रदर्शन प्रक्रिया म्हणा आणि आम्ही सध्याच्या कामगिरी किंवा सध्याच्या कामगिरीचे धडे रेखाटून किंवा शिकून पुढील कालावधीचे नियोजन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून पुढील वेळी या गोष्टी उद्भवू नयेत आम्ही कोणतीही चूक करीत नाही आणि आम्ही लक्ष्य जे सहजपणे साध्य करतो साध्य करण्याची इच्छा आहे म्हणून नियोजन आणि नियंत्रित करणे त्याचे महत्त्व आम्हाला स्पष्ट झाले आहे मला आतापर्यंत वाटते तर आता आपण बजेटविषयी बजेटच्या भूमिकेबद्दल बोलू अर्थसंकल्प ही कृती करण्याच्या योजनेची परिमाणात्मक अभिव्यक्ती असते आणि योजनांचे समन्वय आणि अंमलबजावणी करण्यासाठी मदत केली जाते बजेट ही सक्तीची आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन नियोजनाची मुख्य साधने आहेत जेव्हा आपल्याकडे बजेट असते तेव्हा आपण काय केले पाहिजे हे आपल्याला माहित असते आम्ही टणकातील प्रत्येक आणि प्रत्येक स्तरावरील प्रत्येक कर्मचार्यांशी सहजपणे संवाद साधू शकतो की या कालावधीत आपल्याकडून अशी अपेक्षा आहे आणि जर आपली कामगिरी लक्षणीय असेल किंवा अंदाजपत्रकाप्रमाणे नसेल तर त्याचे मूल्यांकन केले जाईल आणि योग्य कारवाई केली जाईल तर अंमलबजावणीदरम्यान संसाधनांचा प्रभावीपणे उपयोग करण्याच्या नियोजनात आणि त्यास सुलभ करण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे आणि नंतर आमचे नियोजन यशस्वी झाले आहे की नाही हे जाणून घेणे आणि त्यामध्ये काही कमतरता असल्यास त्या पुढील नियोजन प्रक्रियेत त्यांना दूर करा किंवा जर आपल्याकडे लक्ष दिले गेले असेल की आपण आता आपले लक्ष्य वाढवू शकतो आपले नियोजन क्षितिजे नियोजन पातळीवर आपले नियोजन उद्दिष्टे म्हणू शकतो आणि आपण मोठ्या गोष्टी साध्य करू शकतो बरोबर आता आपण परफॉर्मन्स रिपोर्ट्सबद्दल बोलू परफॉर्मन्स रिपोर्ट हा परफॉर्मन्स रिपोर्ट काय आहे हे खरोखर खूपच मनोरंजक घटक आहे मी आपल्याशी नियोजन आणि नियंत्रणाच्या प्रक्रियेदरम्यान चर्चा केल्याप्रमाणे परफॉर्मन्स रिपोर्ट मुळात नियोजित निकालांची वास्तविक निकालांशी तुलना केली जाते बरोबर कार्यप्रदर्शन अहवाल नियंत्रणाचे औपचारिकरण करतात आणि परिणामांची योजनांशी तुलना करून आणि रूपे हायलाइट करून अभिप्राय प्रदान करतात तर जेव्हा आपण बजेट केलेल्या कामगिरीची प्रत्यक्ष कामगिरीशी तुलना करता बरोबर आपण फरक शोधू जर वास्तविक म्हणण्याएवढेच असेल तर अर्थसंकल्प म्हणजे अर्थ 0 आहे परंतु वास्तविक बजेटपेक्षा जास्त असल्यास भिन्नता तेथे आहे परंतु ती सकारात्मक आहे आणि जर वास्तविक बजेटपेक्षा कमी असेल तर अशा परिस्थितीत भिन्नता आहे आणि ती नकारात्मक आहे ही एक अतिशय गंभीर चिंता आहे आपल्याकडे तपशीलवार विश्लेषण केले पाहिजे की तेथे एक भिन्नता का आहे आम्ही जे योजना आखली आहे ते आपण का प्राप्त करू शकत नाही आणि कोणत्या उणीवा आहेत आणि त्या रूपे आम्ही कशी काढू शकतो रूपे मूलत योजनेतून विचलन आहेत तर आगामी काळात आम्ही आमचे कार्यप्रदर्शन कसे सुधारू शकतो प्रत्येकजण आपल्या आयुष्यात योजना बनवतो कधीकधी लोक सक्रियपणे योजना बनवतात काही लोक निष्क्रीयपणे योजना आखतात सर्व कंपन्या त्यांच्या व्यवसाय व्यवहाराची योजना आखतात काही कंपन्या सक्रियपणे योजना तयार करतात आणि काही लोक निष्क्रीयपणे योजना आखतात प्रत्येकजण योजना आखतो प्रत्येकाने लक्ष्य निश्चित केले आहे आणि प्रत्येकजण हे पाहू इच्छित आहे की टणक तो किंवा ती लक्ष्य प्राप्त करण्यास सक्षम आहे की नाही याला आपण म्हणतो परफॉर्मन्स रिपोर्ट म्हणू ही अर्थसंकल्पित माहिती आहे ही वास्तविक माहिती आहे आणि हीच भिन्नता आहे उदाहरणार्थ आमच्याकडे कमाईची योजना आहे कदाचित विक्री मिळवण्यासाठी आम्ही कमावलेली महसूल आम्हाला पुढील आठवड्यात 25000 रुपयांची विक्री करायची होती पण आम्ही केवळ वास्तविक विक्री करू शकलो आम्ही फक्त 19000 रुपयांची विक्री करू शकलो आमची विक्री बाजारात फक्त 19000 रुपये होती आणि तफावत 6000 आहे आणि हे नकारात्मक भिन्नता आहे याला अॅडवर्स व्हेरियन्स असे म्हणतात आपण त्यास नकारात्मक म्हटले किंवा आपण याला अॅडवर्स म्हणू हे अॅडवर्स आहे आपण याला नकारात्मक म्हणू शकता मग खर्च आता आम्ही विचार केला की 25000 रुपये कमाई करण्यासाठी कमाई म्हणजे 25000 रुपयांची विक्री आहे आम्हाला 20000 रुपये गुंतवणूक किंवा खर्च करावे लागतील आपण येथे काय जतन केले आहे आम्ही बचत केली आम्ही कमी खर्च केला आहे आम्ही 20000 रुपये खर्च केलेला नाही आम्ही 19000 रुपयांना विक्री केलेले एकूण उत्पादन फक्त 15000 रुपयांना बाजारात तयार करण्यास आम्ही सक्षम आहोत तर आपण येथे काही रक्कम वाचवली आहे आणि ती रक्कम किती आहे तेच म्हणणे 5000 रुपये आहे आणि ते अनुकूल रूपांतर आहे तर अनुकूल म्हणजे एफ म्हणजे अनुकूल वॅरिअन्स म्हणजेच तुम्हाला निव्वळ उत्पन्न म्हणावी लागेल जी 5000 रुपये अपेक्षित होती म्हणजे निव्वळ नफा जो ऑपरेटिंग नफा होता जो 5000 रुपये असा होता जो 4000 रुपयांवर आला होता कारण आमची विक्री 6000 रुपयांनी कमी झाली आहे म्हणजे योजनेच्या तुलनेत वास्तविक विक्री आणि आमचे खर्चही खाली आले आहेत विक्री देखील खाली आली आहे त्यामुळे खर्च देखील नियंत्रित केला गेला आहे खर्च आणि विक्रीतील फरक या 1000 रुपये आहे आणि त्या 1000 रुपयांमुळे आपल्याकडे 1000 रुपयांचे अंतिम नकारात्मक नफा आहे त्या 1000 रुपयांची नकारात्मक भिन्नता आहे तर आता या परिवर्तनाची कारणे शोधणे आवश्यक आहे लक्ष्य कसे मिळवता आले नाही 25000 रुपयांची विक्री का करू शकलो नाही आता त्यामागची कारणे शोधून काढावी लागतील जेव्हा आपण ते बाजारात विकता तेव्हा दोन महत्वाची कारणे असू शकतात प्रथम म्हणजे क्वांटिटी म्हणा आपल्याला बाजारात विक्री करायची असणारी संख्या आणि दुसरे म्हणजे आम्हाला बाजारात ज्या किंमतीला विकायचे आहे आता आपण तपशीलवार विश्लेषणासाठी गेल्यास जे आम्ही फर्मांमधील मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रक्रियेअंतर्गत तपशीलवार विश्लेषणासाठी जातो आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करतो की उदाहरणार्थ आम्ही 25000 युनिट्स आणि एका युनिटची विक्री किंमत 1 रुपयाची ठरविण्याचा निर्णय घेतला होता बरोबर तर आमची विक्री अपेक्षित 25000 रुपये होती तर येथे आम्हाला युनिट्सची संख्या कमी झाली आहे की विक्रीची किंमत कमी झाली आहे हे शोधून काढावे लागेल आपण बाजारात 25000 युनिट्स विकली असण्याची शक्यता आहे पण आम्ही ते 1 रुपयाला विकू शकले नाही आम्हाला ते 1 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकावे लागले म्हणजे आमची एकूण विक्री रक्कम 19000 रुपये आहे कारण हे दोन्ही मार्गाने शक्य आहे बरोबर जर ती गोष्ट असेल तर कोणालाही जबाबदार धरले जाणार नाही कारण जर विक्री करण्याचे प्रमाण ठरले असेल तर 25000 युनिट्स होती आणि आम्ही बाजारात 25000 युनिट्स पास करू शकू किंवा बाजारात 25000 युनिट्स विकू शकू परंतु किंमत प्रति युनिट 1 रूपये नव्हती ती 1 रूपयावरून काही कमी प्रमाणात खाली आली आहे आणि म्हणूनच एकूण विक्री 6000 रुपयांनी कमी झाली आहे याचा अर्थ तो एक अनियंत्रित घटक आहे आम्ही रूपांचे विश्लेषण करू परंतु आम्ही असा निष्कर्ष काढू की बाजारभाव किंमत अंतर्गत घटकांद्वारे नव्हे तर बाह्य घटकांद्वारे नियंत्रित केली जाते टणक फर्म किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटची विक्री शक्ती किंवा फर्ममधील कोणी म्हणेल बाजारात होत असलेल्या बदलांसाठी ते जबाबदार नाहीत बरोबर बाजारामध्ये होणारे कोणतेही बदल सांगायला ते जबाबदार नाहीत म्हणून कोणालाही जबाबदार धरले जाणार नाही कारण बाह्य घटकांद्वारे किंमत निश्चित केली जाते म्हणूनच जर स्पर्धांमुळे वाढीव पुरवठ्यामुळे लोकांची मागणी कमी होत असेल किंवा बाजारात पर्याय किंवा काही सांगू शकतील किंवा कमी किंमतीत बाजारभाव किंवा इतर काहीही म्हणू शकले असेल तर काही कारणे असू शकतात तर या प्रकारासाठी आपण कोणालाही जबाबदार धरावे लागणार नाही आम्ही भिन्नता विश्लेषण करू शकतो आम्हाला त्यामागचे कारण शोधता आले उदाहरणार्थ जर आम्ही ठरवलेली किंमत 1 रूपये असेल तर आम्ही बाजारात 25000 युनिट्स नव्हे तर केवळ 19000 युनिट्स विकू शकतो अशा परिस्थितीत हे पहाण्यासारखे एक घटक आहे कारण ते नियंत्रणीय होते आम्ही विचार करू शकतो की आपण बाजारात किती विक्रीची योजना आखत आहोत आपण बाजारात खरोखर किती विक्री करीत आहोत आणि विक्रीला कसे पुढे आणता येईल जेणेकरुन त्या ठराविक मुदतीच्या 25000 युनिट्सची विक्री करण्याचे उद्दिष्ट आपण साध्य करू शकू त्याचप्रमाणे आपण खर्चाबद्दल बोलता येथे खर्च 20000 बजेट केलेले आहेत आणि प्रत्यक्षात आमच्याकडे 15000 इतका खर्च झाला आहे आम्ही खर्चाच्या कारणास्तव 5000 रुपये वाचवले आहेत परंतु येथे आपण केवळ आनंदी होऊ शकत नाही होय आम्ही भिन्नता अनुकूल असल्याने 5000 रुपयांची बचत केली आहे येथे आपल्याला हे शक्य आहे याची काळजी घ्यावी लागेल आपण हे इतर बाजूने पहावे लागेल हे शक्य आहे की 20000 खर्च नियोजित किंवा अंदाजपत्रकाप्रमाणे असेल पण 20000 इतकेही असणे आवश्यक नव्हते 25000 युनिट तयार करण्यासाठी वास्तविक आवश्यकता किंवा आवश्यक खर्च किंवा खर्चाचा अंदाज आधीच 15000 असावा तुम्ही म्हणू शकत नाही की हे फार चांगले आहे त्याऐवजी तुमचे बजेट उच्च बाजूला होते तुमचे नियोजन उंच बाजूला होते जेव्हा आपण किंमतीसाठी योजना आखली असेल तेव्हा ते उच्च बाजूस होते तर आपल्याला नेहमीच अनुकूल रूपांबद्दल गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे याचा अर्थ विशेषत आपण संसाधने वाचविण्यास सक्षम असलेल्या किंमतीच्या किंवा किंमती कमी करण्याच्या बाबतीत नाही हे शक्य आहे की बजेट केलेली रक्कम स्वतःच खूप जास्त होती आणि वास्तविक त्यापेक्षा निश्चितच कमी असेल म्हणून कोणाकडूनही कोणतीही विशेष कामगिरी नाही आणि आम्ही काही जास्त साध्य केले नाही तर तुम्ही या दोन्ही कोनातून पहा जर एखाद्याने जास्त मेहनत केली असेल संसाधने वाचवली असतील आणि 20000 रुपयांची किंमत 15000 रुपयांपर्यंत खाली आणली असेल तर नक्कीच कौतुकाची गरज आहे परंतु जर या गोष्टीमुळे असे झाले नाही आणि बजेटदेखील सदोष होते तर आपण देखील या गोष्टी शोधून आपल्या अंदाजपत्रकाचा अंदाज दुरुस्त करावा लागेल म्हणून येथे मी एक मुद्दा लक्षात घेण्याचा विचार केला जो मी आपणास सांगण्याचाही विचार केला परंतु मी आता सांगत आहे की उल्लेखनीय आहे की नेहमीच रूपांचे विश्लेषण करणे फायदेशीर ठरत नाही नेहमी रूपांचे विश्लेषण करणे फायदेशीर नाही खर्या अर्थाने टणकातील मॅनेजमेंट अकाउंटिंग अंतर्गत आपला प्रत्येक निर्णय दोन गोष्टींवर आधारित असतो आणि या दोन गोष्टी म्हणजे काय ते खर्च आणि फायदे आहेत मी आपणास सांगितले आहे की किंमत आणि फायदे अत्यंत काळजीपूर्वक विचारात घ्यावे लागतील अत्यंत गंभीरपणे विचारात घ्यावे लागेल आणि भिन्नतेच्या विश्लेषणासाठी आम्ही पूर्णपणे अंध होऊ नये कारण ते करावेच लागेल खर्च आणि फायदे जे लेखा प्रणालीची किंमत आणि फायदे आहेत उदाहरणार्थ जर आपण येथे पाहिले या प्रकरणातील एकूण भिन्नता निव्वळ भिन्नता किती आहे निव्वळ भिन्नता 1000 रुपये किंवा 1000 डॉलर्स किंवा 10000 पौंड होती तुम्ही ज्याला म्हणाल ते बरोबर आहे ना तर नेट व्हेरियन्स याचा अर्थ असा आहे की आपण बाजारात किती विक्री करीत आहोत की आम्ही फक्त 1000 रुपयांची अतिरिक्त विक्री करीत आहोत कारण आमचा महसूल 6000 रुपयांवरून खाली आला आहे पण खर्च 5000 रुपयांवरून खाली आला आहे म्हणून आपला नफा 1000 रुपयांनी खाली आला आहे तर आम्ही या समस्येचा सामना करणार आहोत परंतु येथे हे पहायचे आहे की आपण केलेल्या एकूण विक्री विश्लेषणाचे आपण केलेल्या एकूण किंमतीचे विश्लेषण आपण एकूण बजेटचे विश्लेषण केले तर आणि हे विश्लेषण करण्याची एकूण किंमत कुठेतरी 2000 रुपये आहे तज्ञांनी घेतलेल्या एकूण वेळांची किंवा कदाचित म्हणाली गेलेली प्रणाली किंवा व्हॅरियन्स अनलिसिसमध्ये सामील असलेली एकूण प्रक्रिया जर त्यांची एकूण किंमत 1000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर रूप्यांचे विश्लेषण करणे फायदेशीर ठरणार नाही म्हणून जिथे आपण विचार कराल तेथे फक्त रूपे विश्लेषित केल्या जातील जेथे किंमतीपेक्षा अधिक फायदा अपेक्षित आहे जर किंमतीपेक्षा फायद्यापेक्षा अधिक किंमत अपेक्षित असेल तर आम्ही त्या रूप्यांचे विश्लेषण करणार नाही किंवा आम्ही कोणत्याही प्रकारची भिन्नता करणार नाही म्हणून मॅनेजमेंट अकाउंटिंगमधील किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग अंतर्गत प्रत्येक कृती आणि प्रतिक्रिया खर्च आणि लाभावर अवलंबून असतील आता आपण पटकन उत्पादन जीवन चक्र बद्दल बोलूया आम्हाला प्रकल्प जीवन चक्रचेही महत्त्व आहे कारण आम्ही बजेट आणि योजना आणि प्रक्रिया नियंत्रणाबद्दल बोलत आहोत म्हणून जेव्हा आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगबद्दल बोलता मॅनेजमेंट अकाउंटिंगची सुरुवात उत्पादन विकासापासून होते किंवा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या मनात कल्पना येते जेव्हा बाजारात आपण नवीन उत्पादन बाजारात आणले पाहिजे अशा कोणाच्या मनात विचार येईल तेव्हा तिथे मॅनेजमेंट अकाउंटिंग सुरू होते आम्हाला वाटते की याबद्दल विचार करणे सुरू करा उत्पादन कमीतकमी चार प्रकल्प होतील उत्पादन विकास टप्पा बाजाराच्या अवस्थेची ओळख बाजाराच्या अवस्थेची परिपक्वता आणि फेजिंग आउट या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आपल्याला बरेच संशोधन आणि विकास करावे लागतील बाजारात उत्पादन संशोधन आणि विकसित करण्यासाठी आपल्याला बरेच पैसे खर्च करावे लागतील हे शक्य आहे की उत्पादन किंवा सेवा आधीच इतर बाजारात अस्तित्वात आहे भारतात नाही तर इतर देशांच्या बाजारात म्हणून आम्हाला खात्री आहे की जर आपण भारतातील किंवा अमेरिकन बाजारपेठेतील बाजाराच्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण केले तर तेथे बाजारपेठेतील समान वैशिष्ट्ये आहेत ग्राहक तेथेच उत्पादने वापरत असलेले लोक आहेत त्यांचे उत्पन्न पातळी समान आहे इतर सर्व प्रकारचे म्हणा वैशिष्ट्ये जवळजवळ समान आहेत बाजार वैशिष्ट्ये किंवा वैशिष्ट्ये समान आहेत अशा परिस्थितीत आम्हाला उत्पादनासाठी संशोधन आणि विकासाकडे जाण्याची गरज नाही परंतु ते भारतात कसे आणले जाईल बाजारात कसे आणले जाईल या उत्पादनाच्या खरेदीदारांच्या संभाव्य प्रतिक्रिया काय असतील खरोखर खूप महत्वाचे घटक सांगा तर तेथे तुम्हाला उत्पादन विकास प्रक्रियेसाठी जावे लागेल आणि तुम्हाला आधीपासूनच बाजारात नसलेल्या भारतासारख्या बाजारासाठी उत्पादन कसे विकसित करता येईल याचा विचार करावा लागेल जर आपण हे उत्पादन बाजारात आणले तर काय होईल मी तुम्हाला इथे एक कहाणी सांगत आहे ज्याने म्हटले आहे की आपण अँकर नावाच्या कंपनीबद्दल ऐकले असावे जो इलेक्ट्रिकल विभाग इलेक्ट्रिकल इक्विपमेंट सेगमेंटमध्ये आहे जी आता पॅनासॉनिकने ताब्यात घेतली आहे ते 99 किंवा 2000 मध्ये होते ते विद्युत विभागातून ग्राहक विभागात बदलण्याचे विचार करीत होते ते काही ग्राहक उत्पादनांमध्ये ग्राहक विभागात आहेत त्यांनी भारतीय बाजारपेठेत किंवा भारताच्या बाजारपेठेत ओळख करून देण्याचा विचार केला तो एक उत्पाद म्हणजे फळ बीयर बरोबर त्यांना ज्या फळ बीयरची ओळख करुन द्यायची होती त्यांनी ते केले कारण फ्रूट बीअर हे इतर देशांच्या बाजारपेठेत अतिशय प्रस्थापित उत्पादन आहे बरेच लोक ते वापरतात हे मद्यपान नसलेले पेय आहे कोणीही हे वापरू शकते आणि याचा अर्थ असा आहे की आरोग्यासाठी देखील हे चांगले आहे तर त्यांना वाटले की या बाजारामध्ये फळ बियर अस्तित्त्वात नाही भारतीय बाजारात ती फारशी प्रचलित नाही मग हे उत्पादन का लावले नाही तर फळ बियर कसे तयार करावे हे उत्पादन कसे तयार करावे अँकरसाठी ते कठीण नव्हते ते ते करू शकत होते परंतु या उत्पादनास या बाजारात कसे आणता येईल हे उत्पादन या बाजारात कसे आणता येईल त्यांनी काही संशोधन आणि विकास केले आणि नंतर त्यांनी भारतीय बाजारपेठेसाठी हे उत्पादन तयार केले ही पॅकेजिंग आणि वितरण प्रणाली देखील आणि शेवटी जेव्हा त्यांनी उत्पादन बाजारात आणले त्यांनी सुरुवातीला हे विनामूल्य वितरित करण्यास सुरवात केली आणि त्यांना वाटलं की विक्री वाढीस लागेल लोक ती खरेदी करण्यास सुरवात करतील आणि ते त्यांची गुंतवणूक परत मिळवण्यास सुरूवात करतील कारण त्यांनी 99 2000 मध्ये भारतीय बाजारपेठेत 350 कोटींपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक केली आहे आपण विचार करा त्यावेळी ते एक मोठे पैसे होते सुमारे 20 वर्षांपूर्वी जर आपण याबद्दल बोललो तर ते 350 कोटी रुपये होते त्यांनी गुडगाव येथे एक वनस्पती तयार केली आणि त्यांनी उत्पादनाची निर्मिती करण्यास सुरुवात केली उत्पादने बाजारात येऊ लागली आणि त्यांनी लोकांमध्ये ती विनामूल्य वितरित करण्यास सुरवात केली पण शेवटी लोकांनी किंवा मार्केटने हे उत्पादन नाकारले तर याचा अर्थ असा की त्यांनी बजेट लावले त्यांनी योजना आखली त्यांनी काही मूलभूत क्रियाकलाप आवश्यक केले परंतु शेवटी ते उत्पादन लोकांनी नाकारले याचा अर्थ असा की शेवटी त्या कंपनीला तोटा मोठा तोटा सहन करावा लागला आणि त्यांचे संपूर्ण 350 कोटी नाल्यात खाली गेले म्हणून व्यवस्थापन लेखा जेव्हा आपण अर्थसंकल्पाचा विचार करता तेव्हा आपल्याला उत्पादन किंवा सेवा एका बाजूला योजना आखणे आवश्यक असते त्यास नियोजन असे म्हणतात परंतु जेव्हा आपण आर्थिक नियोजनासाठी जाता तेव्हा आपण तेथे बजेट आणि बजेटबद्दल चर्चा करता तेव्हा आम्ही नेहमी म्हणतो की बजेट अंमलबजावणीचा आधार होईल आणि अंमलबजावणी नियंत्रणाचा आधार असेल तर याचा अर्थ असा की आम्हाला व्यवस्थापन लेखा आवश्यक आहेत बाजारपेठेतील उत्पादन परिपक्वता यांचा परिचय करून देत आहोत उदाहरणार्थ आम्ही बाजारात यशस्वी झाल्यास सुदैवाने असे म्हणतो आम्ही वाढत वाढत आणि वाढत राहू परंतु एक दिवस संपृक्तता येईल आणि हळूहळू आणि स्थिरतेने उत्पादन बाजारातून बाहेर जाईल ते टप्प्याटप्प्याने केले जाईल म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चरणात आम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या या तंत्रांची आवश्यकता असते मग आम्ही व्हॅल्यू चेनसारख्या काही गोष्टींबद्दल बोलू येथे आम्हाला संशोधन आणि विकास डिझाइन उत्पादन विपणन वितरण आणि ग्राहक सेवेतील व्यवस्थापन लेखांकन देखील आवश्यक आहे कारण या व्यवसायांचा अर्थसंकल्प होईपर्यंत आणि या व्यवसाय व्यवसायामध्ये या सर्वांचा अर्थ नाही संशोधन आणि विकास डिझाइन उत्पादन विपणन वितरण आणि ग्राहक सेवा ही एक मूल्य साखळी आहे सर्वत्र आपल्याला निधी आवश्यक आहे आणि कोणत्याही व्हॅल्यू चेनवर किंवा कोणत्याही उत्पादनाच्या व्हॅल्यू चेनवर पैसे खर्च करणे फायदेशीर आहे की नाही ते परत प्रतिसाद देताना कसे म्हटले जाईल अंतिम निकाल काय असेल कोठेही आम्हाला आकडेवारीत गुंतवावे लागेल बजेटमध्ये भाग घ्यावे लागतील आम्हाला विक्रीचे बजेट तयार करावे लागेल असे म्हणणे सामील करावे लागेल आम्हाला खरेदी अंदाजपत्रक तयार करावे लागतील आम्हाला कॅश बजेट तयार करावे लागेल आम्हाला बजेट नफा आणि तोटा खाते आणि ताळेबंद तयार करावे लागतील म्हणजे जेव्हा आपण परिमाणवाचक अर्थसंकल्प वित्तीय बजेट ऑपरेटिंग बजेट आणि वित्तीय बजेटबद्दल बोलत असतो तेव्हा आम्ही मॅनेजमेंट अकाउंटिंगबद्दल बोलत असतो म्हणून येथे भिन्न मूल्य साखळी कार्ये आहेत ती म्हणजे संशोधन आणि विकास डिझाइन उत्पादन आणि नंतर विपणन आणि नंतर उत्पादनाचे वितरण आणि शेवटी विक्री सेवा किंवा आपण ग्राहक सेवा म्हणून कॉल करता तर ही काही फंक्शन्स आहेत बरोबर म्हणूनच मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये कोण महत्त्वपूर्ण आहेत हे सांगणारे काही कार्यकर्ते आहेत आमच्याकडे नियंत्रक आहे म्हणून सामान्य लेखा हा एक विभाग आहे अंतर्गत लेखापरीक्षण एक विभाग आहे आणि कर इतर विभाग आहे जेव्हा आपण प्लॅनिंगबद्दल बोलत असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आम्हाला आमच्या सामान्य इनपुट आउटपुट खर्च आणि कमाईबद्दल विचार करावा लागेल बाजारपेठेत उत्पादन विक्रीसाठी कोणत्या खर्चास परवानगी देणे योग्य आहे आणि काय अर्थ आहे याचा काय विचार केला पाहिजे याबद्दल आपल्याला विचार करणे आवश्यक आहे आणि ते आपल्या आर्थिक गोष्टींवर कसा परिणाम करतात हे पुन्हा विचार करणे आवश्यक आहे आपण याबद्दल शिकत आहोत आपण कंट्रोलरच्या कार्यांबद्दल विचार केल्यास नियंत्रणासाठी नियोजन करणे म्हणजे कोण करेल आम्ही काय नियंत्रित करू प्रथम आम्ही योजना करू कार्यान्वित करू आणि त्यानंतरच आम्ही नियंत्रित करू रिपोर्टिंग आणि अर्थ लावणे मूल्यांकन करणे आणि सल्लामसलत करणे कर प्रशासन ही खूप महत्वाची बाब आहे तुम्हाला करप्रणालीचीही योजना बनवावी लागेल आम्ही किती विक्रीची अपेक्षा करीत आहोत किती नफा अपेक्षित आहे आणि आम्हाला किती कर भरावा लागेल आम्हाला नफा मिळवण्यापूर्वी बाजारात विक्री करण्यापूर्वी कर भरावा लागतो पूर्वी आमच्याकडे एक्साईज ड्युटी होती पण आज आम्ही याला जीएसटी म्हणतो आम्हाला जीएसटी देखील भरावा लागतो जीएसटीचा काय परिणाम होईल आणि त्याचा खर्च कसा वाढेल आणि हा कर वसूल करुन सरकारला कसा भरावा लागेल सरकारी अहवाल मालमत्तांचे संरक्षण आर्थिक मूल्यमापन इतक्या लवकर आपण या घटकांमधून धाव घेऊ शकतो कोषाध्यक्षांची कामे भांडवलाची तरतूद टणकातील वित्त विभाग तिजोरी विभाग यांचे हे कार्य आहे कोठून निधी येईल किती निधी आवश्यक आहे कोठून निधी येईल हे महत्त्वाचे कार्य आहे गुंतवणूकीचे संबंध कसे असतील अल्पकालीन वित्तपुरवठा कोठून होईल बँकिंग आणि म्हणावे की वेगवेगळ्या कागदपत्रांची ताब्यात कशी असेल क्रेडिट्स आणि संग्रहण गुंतवणूक आणि जोखीम व्यवस्थापन हे विमा इ आम्हाला वित्तीय गुंतवणूकीच्या बाबतीत या सर्व खर्चाचा विचार करावा लागेल जर तुम्ही सध्याच्या मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या ट्रेंडबद्दल चर्चा केली तर आम्ही येथे पाहू शकतो की येथे दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये बदल घडवून आणणारे घटक ते सेवा आधारित अर्थव्यवस्थेच्या उत्पादनावर आधारित बदलण्यासारखे आहेत हा पहिला बदल आहे दुसरी गोष्ट म्हणजे वाढती जागतिक स्पर्धा यापूर्वी भारतातील अर्थव्यवस्था आणि भारताच्या जीडीपीमध्ये तीन क्षेत्रांच्या योगदानाबद्दल आपण बोललो तर असे शेअर होते कृषी क्षेत्र उद्योग आणि त्यानंतर सेवा क्षेत्र तर गुणोत्तर असेच होते शेती क्षेत्राचे जास्तीत जास्त योगदान होते मग उद्योग क्षेत्र वाटा देत होता आणि सेवा क्षेत्राचा वाटा खूप कमी होता बरोबर तर आज या देशातील जीडीपी किंवा जीएनपीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे दुसरा एक महत्त्वाचा घटक ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे ती म्हणजे वाढती जागतिक स्पर्धा कारण 1991 नंतर म्हणजे 24 जुलै 1991 रोजी भारत एक जागतिक अर्थव्यवस्था बनले आणि ती जागतिक अर्थव्यवस्था झाली म्हणजे सर्व बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याकडे येऊ शकतात आणि आपण बाहेर जाऊ शकतो म्हणून याने स्पर्धा तीव्र केली आहे आणि प्रखर स्पर्धेचा या देशातील औद्योगिक किंवा या देशातील उद्योगाच्या कामगिरीवर एक मोठा परिणाम झाला आहे की किंमतीचा भाग खूपच स्पर्धात्मक होऊ शकला लोकांना पर्याय मिळाला आहे ग्राहकांना पसंती मिळाली आहे आणि जर फर्म उत्पादन खर्च कमी करण्यास सक्षम नसेल तर निश्चितच ते आपली जागा गमावतील आणि जर प्रतिस्पर्धी हे उत्पादन बाजारात अगदी कमी किंमतीत किंवा कमी किंमतीला विकत असतील तर खरेदीदारांनी आपल्यावर अवलंबून का राहिले पाहिजे 1991 च्या पूर्वीचे दिवस पहिले तर पूर्वी फक्त एकच कंपनी भारताच्या या मोठ्या बाजारपेठेत सेवा देत होती उदाहरणार्थ मी तुम्हाला त्या सेलविषयी बोललो जो या संपूर्ण देशाला स्टील पुरवतो किंवा सेवा देतो एवढ्या मोठ्या देशात जिथे एक अब्ज लोक राहतात आणि फक्त एक कंपनी स्टीलची निर्मिती करते आपण असेही दिवस पहिले जेव्हा आमच्याकडे फक्त एक एअर इंडिया होता जो या देशाच्या एकूण हवाई रहदारीची सेवा करीत होता आता आपल्याकडे अनेक पर्याय आहेत दूरसंचार क्षेत्राबद्दल सांगायचे तर दूरसंचार क्षेत्रात आपण पाहिले आहे की पूर्वी ते डॉट विभाग होते ते बीएसएनएलमध्ये रूपांतरित झाले परंतु आज आपण पहाल की बाजारात दररोज किती कंपन्या नवीन योजना घेऊन येत आहेत आणि शेवटी ग्राहकच राजा आहे आपल्याला कोठे जायचे आहे कोणाबरोबर काम करायचे आहे कोणास परवानगी आहे कोणाला आपल्या गरजा भागविण्याची परवानगी द्यायची आहे आणि गरजा भागवणे ही ग्राहकांची निवड आहे आज जर आपण या तीन क्षेत्रांचे योगदान पाहिले तर सेवा क्षेत्र जास्तीत जास्त योगदान देत आहे जे 55 टक्के आहे तर उत्पादन क्षेत्र आहे आणि कृषी क्षेत्राचे योगदान सर्वात कमी झाले आहे आपल्याकडे पूर्वीच्या योगदानाच्या तुलनेत आत्ताचे योगदान कमी आहे आणि स्पर्धा हे आणखी एक महत्त्वाचे घटक आहे ज्याने देशातील अर्थसंकल्पीय आणि अर्थसंकल्पातील धोरणे पूर्णपणे बदलली आहेत आणि आता आम्हाला आपल्या ग्राहकांबद्दल काळजीपूर्वक विचार करावा लागेल आणि नंतर बाजारात राहण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील आणि आम्ही लोकांच्या गरजा भागवत राहू तर सध्याच्या मॅनेजमेंट अकाउंटिंग ट्रेंडमध्ये सर्व्हिस सेक्टरचे महत्त्व आणि वाढीव जागतिक स्पर्धांचा समावेश आहे आणि तिसरा म्हणजे तंत्रज्ञानातील प्रगती तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे ज्याने आम्हाला उत्पादन खर्च कमी करण्यास मदत केली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता एक जागतिक अर्थव्यवस्था आहोत म्हणून तंत्रज्ञान जगातील कोठूनही घेतले जाऊ शकते जर ते भारतात उपलब्ध नसेल तर आपण ते कर्ज घेऊ शकता आपण इतर अर्थव्यवस्था पासून आणू शकता तर याचा अर्थ असा आहे की या बदलांमुळे आपल्याला नियमितपणे अतिशय धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील सतत आम्हाला निर्णय घ्यावे लागतील आणि निर्णयांची अंमलबजावणी करावी लागेल आणि काही चुकल्यास आम्हाला सुधारात्मक कृती करावी लागेल तर आपण या विषयाचे व्यवस्थापन लेखाच्या महत्त्वबद्दल विचार करू शकता की आपली वित्तीय किंवा लेखा माहिती योग्य दृष्टीकोनातून वापरली गेली तर त्याचे परिचालन आणि आर्थिक स्थिती सुधारण्यात कंपन्यांना किती प्रमाणात मदत करता येईल मी आता येथे थांबेन आणि या विषयाच्या पुढील काही चर्चा आणि मूलभूत तत्वांची माहिती आम्ही पुढच्या वर्गात चर्चा करू खूप खूप धन्यवाद